सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण 33 व्या व्याख्यानात आहोत येथे आपण वेगवेगळ्या प्रतलांवर बिंदू प्रक्षेप आणि रेषा प्रक्षेप कसे काढायचे ते बघणार आहोत चला तर मग त्याकडे उदाहरणाद्वारे पाहू तर या उदाहरणात 80 मिमी लांबीच्या PQ रेषेचे प्रक्षेप काढा त्याचा अंत्यबिंदू P आडव्या प्रतलाच्या वर 10 मिमी आणि उभ्या प्रतलासमोर 10 मिमी आहे आणि ही रेषा उभ्या प्रतलाशी समांतर असून 30 अंशांवर आडव्या प्रतलाकडे कललेली आहे सर्वप्रथम कोणतेही अभियांत्रिकी रेखांकन करण्यासाठी त्याचे कल्पनाचित्र पाहिले पाहिजे हे उभे प्रतल आहे आणि कदाचित हे आडवे प्रतल आहे कदाचित ते मागच्या बाजूला देखील जात आहे चला त्याला आडवे प्रतल असे नाव देऊ ही 80 मिमी लांबीची रेषा PQ आहे त्याचा अंत्यबिंदू P आडव्या प्रतलाच्या वर 10 मिमी वर आहे तर वर कुठेतरी याचा अर्थ असा की आपल्याकडे ते वर असावे आणि व्हीपी समोर 10 मिमी ते येथे किंवा तेथे असू शकतात पण ते व्हीपी च्या समोर असल्याचे नमूद करते तर P बिंदू कदाचित तिथे कुठेतरी आहे आणि अशा प्रकारे सांगायचं तर 10 मिमीपेक्षा वर 10 मिमी त्यासमोर तर अगदी अचुकपणे आपल्याकडे ते PQ बिंदू असतील चला आणखी एक रंग वापरू हा P आहे आपल्याला या माहितीवरून हा Q बिंदू नेमका कोठे आहे हे माहित नाही परंतु ही एक 80 मिमी लांबीची रेषा आहे ती त्या दिशेने असू शकते ती त्या दिशेने असू शकते ती कोणत्याही दिशेने असू शकते त्यांनी दिलेली दुसरी अट म्हणजे ही रेषा उभ्या प्रतलाला समांतर असावी तर उभ्या प्रतलाला समांतर असलेली कोणतीही रेषा त्या दिशेने असू शकते कदाचित त्या दिशेने आपल्याकडे असेल परंतु उभ्या प्रतलाशी कोणताही कोन बनवू नये ही पहिली अट आहे दुसरी म्हणजे एचपीकडे 30 अंशांवर झुकलेली आहे याचा अर्थ असा की जर आपण 80 अंशाची रेषा रेखाटत असाल 80 मिमी रेषा आडव्या प्रतलाला कुठेतरी छेदनबिंदू बनविते याउलट आपण या XY अक्षाला समांतर रेषा रेखाटत असल्यास ती आडव्या प्रतलाशी एक कोन बनविते ज्याला आपण 30 अंश म्हणतो थीटा हा 30 अंश इतका असतो तर दुसरा बिंदू Q येथेच कुठेतरी असणे आवश्यक आहे आणि त्या उभ्या प्रतलात या PQ रेषेचे प्रक्षेपण आपल्याला त्या वस्तूची खरी लांबी देते तर उभ्या प्रतलात हे 80 मिमी असावे अश्या रितीने 3 डी मधील रेषा दिसते आणि आपल्याला अधिक रस कशात आहे तर प्रक्षेपांमध्ये तर बिंदू p आपल्याला बिंदू p' शी जुळवायचा आहे तर q बिंदू q' शी जुळवायचा आहे एकदा पूर्ण केल्यावर हा बिंदू a खाली प्रक्षेपित करून 90 अंशांनी फिरवा तर कुठेतरी येथे p त्याचप्रकारे Q खाली त्या प्रतलात प्रक्षेपित करा तर हे त्या अश्या रितीने दिसते आणि त्यास 90 अंशांनी फिरवा तर आपल्याला Q मिळेल नंतर p q जोडा p q' जोडा अश्या रितीने आपण या प्रतलावर एक रेषा तयार केली पाहिजे जर आपण फक्त उभ्या आणि आडव्या प्रतलावर बघत असू उभ्या प्रतलावर जर हे एक्स वाय अक्ष असेल तर ही रेषा pq रेषा p'q' अशी असेल आडव्या प्रतलावर जर आपण वरच्या दृश्याकडून पहात असाल तर ते येथे प्रक्षेप p बनवते आणि येथे प्रक्षेप q बनविते तर असे दिसते तर अश्या रितीने ते दृश्य दिसेल चला तर मग उत्तर पाहू मी दिलगीर आहे की हा बिंदू P Q असायला हवा p q p' आणि q' सोबतआणि हा कोन थीटा आहे या प्रक्षेपांना समजून घेतल्यावर ही रेषा काढू सर्व प्रथम आपल्याला एक XY रेषा काढावी लागेल हा एक्स अक्ष आहे वाय अक्ष आहे प्रथम आपल्याला हा बिंदू q प्रक्षेपित करायचा आहे हा q आहे आणि p आहे प्रथम आपल्याला हा बिंदू p उभ्या प्रतलात प्रक्षेपित करायचा आहे तर तो p' आपल्याला मिळेल आणि तो प्रक्षेप 10 मिमीपेक्षा वर असावा म्हणजेच 10 मि येथे आपल्याला कुठेतरी एक बिंदू चिन्हांकित करायचा आहे त्याचप्रमाणे बिंदू q उभ्या प्रतलावर प्रक्षेपित करा परंतु त्याने 30 अंशाचा कोन बनवायचा आहे येथून जर आपण आडवी रेषा बनवत असाल तर प्रथम आडव्या प्रतलाशी 30 अंश शोधावे लागतील तर त्या आडव्या प्रतलाशी 30 अंश ही रेषा जोडा अश्या रितीने त्यावर आपली स्केल वापरून 80 मि कुठेतरी शोधा तर हा बिंदू असणे आवश्यक आहे तर उभ्या प्रतलाने बिंदू p'q' दाखविला आहे आणि त्यास गडद करून जोडा अरे हेच आहे आणि त्यास 30 अंश बनवा एकदा हे पूर्ण झाल्यावर आपल्याला उभ्या प्रतलावर बिंदू p प्रक्षेपित करायचा आहे म्हणजे ते 90 अंशांनी फिरवा तर त्या साठी आपण काय करावे जेव्हा आपण बिंदू p प्रक्षेपित करतो जो येथे 30 मिमी आहे चला या p बिंदूच्या खाली प्रक्षेपाला पाहू हे अंतर उभ्या प्रतलासमोर 10 मिमी आहे तर 10 मिमीची रेषा प्रथम आपल्याला एक्स अक्ष एक्स वाय अक्ष वर असणे आवश्यक आहे तर हे एक असेल तर त्या बिंदूला आडव्या रितीने प्रक्षेपित करा चला या बिंदूला p म्हणू त्याचप्रमाणे हा q खाली प्रक्षेपित करा कारण q म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही परंतु आपल्याला हा q खाली प्रक्षेपित करायचा आहे आणि ती लांबी स्थानांतरित करायची आहे जर आपण ती रेषा q खाली प्रक्षेपित करत असु कारण ही ती आहे जी या लांबीपर्यंत प्रक्षेपित करते तर प्रक्षेप बिंदू हे आहेत तर ही लांबी येथून स्थानांतरित करा जेव्हा आपण हा बिंदू प्रक्षेपित करू तेव्हा तो बिंदू q असेल या रेषा जोडा p मग चिन्हांकित करा ही 10 एकके असेल आणि हे देखील 10 एकके असतील आणि हे 80 असेल तर एक लंब रेषा काढणे आवश्यक आहे नंतर ही लांबी दर्शवा तर हे 80 एकके असतील त्यास नाव देऊ आणि हे 10 असेल आणि हे 10 असेल तर अश्या रितीने आपण रेष बांधू उभ्या प्रतलात आडव्या प्रतलात हे प्रक्षेप कसे करायचे आणि ज्याला आपण समोरचे दृश्य आणि हे वरचे दृश्य म्हणतो ते हे आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊ 40 मिमी लांबीची एक सरळ रेषा AB आहे त्याच्या अंत्यबिंदू पैकी एक बिंदू A एचपी समोर 10 मिमी अंतरावर आहे तर जर आपण हे चित्र पुन्हा रेखाटत असाल तर त्याचे योजनाबद्ध चित्र हे एखाद्याच्या मनात नेहमी असले पाहिजे हे उभे प्रतल आहे हे आडवे प्रतल आहे चला याला आपण आडवे प्रतल म्हणूया हे उभे प्रतल आहे आणि हे एक्स वाय अक्ष आहे ही 40 मिमी लांबीची सरळ रेषा आहे त्यापैकी एक अंत्य बिंदू एचपी पासून 10 मिमी अंतरावर आहे 10 मिमी तर ते खाली असू शकते वर असू शकते आणि व्हीपी पासून 15 मिमी असू शकते जर आपण एखादे अनुमान काढत असाल तर हा बिंदू आडव्या प्रतलाच्या वर 10 मि वर असेल आणि त्यापेक्षा वर 15 मिमी असेल चला वापरुया जर तो येथे 10 मिमी आणि 15 मिमी असेल तर मी बिंदू शोधू शकतो तर या बिंदूला आपण A म्हणूया कुठल्यातरी त्रिमीतीमध्ये तर जर आपल्याकडे प्रक्षेप असेल तर ते अश्या रितीने होते आणि त्याची लांबी 40 मिमी आहे उभ्या प्रतलाला समांतर असल्यास आणि आडव्या प्रतलाशी 30 अंशाचा कोन असल्यास रेषेचे प्रक्षेप काढा आडव्या प्रतलाशी 30 अंश आडव्या प्रतलाशी 30 अंश बनवायचे आहे आणि हे समांतर आहे म्हणजे ते अश्या रितीने असावे म्हणून चला तर मग ते पाहू जर आपण आधीच्या समस्ये प्रमाणे हेच केले तर आपल्याला हे दिसून येईल की ही 30 अंश रेषा 30 अंश कोन आपण येथे प्रक्षेप पाहण्याच्या स्थितीत असू येथे प्रक्षेप a' प्रक्षेप b' तर ab' जोडा आपण तेथे 30 अंशांसारखे पाहत आहोत तर सर्वप्रथम आपल्याला 30 मिमी पेक्षा वर एक आडवी रेषा रेखाटा 30 अंश आणि त्यापासून 40 अंश कमान तयार करा एकदा पूर्ण झाले की ते a खाली प्रक्षेपित करा हे प्रतल घड्याळाच्या दिशेने 90 अंशांद्वारे पुन्हा 15 मिमी खाली फिरवा तर आपण प्रक्षेप खाली b' चिन्हांकित करू जेणेकरून आपल्याला b मिळेल जर ही ab रेषा पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल तर आपल्याला हेच उत्तर मिळेल चला तर मग आपण प्रश्न विचारू या जर ही रेषा ab प्रथम क्वाड्रंटमध्ये नसेल तर कदाचित ती तिसर्या क्वाड्रंटमध्ये असेल ती दुसर्या क्वाड्रंटमध्ये असू शकते ती पहिल्या क्वाड्रंटमध्ये असू शकते परिणाम कसा बदलतो चला ते पाहूया आता जर ती तिसर्या क्वाड्रंटमध्ये असेल तर काय होईल सर्व प्रथम हे उभे प्रतल आडवे आणि आपली AB रेषा आहे हे जाणून घ्या हे एक आडवे प्रतल आहे हे उभे प्रतल आहे आपला A बिंदू येथे एचपीच्या खाली 10 मिमी येथे कुठेतरी आणि त्याच्या समोर15 मिमी आहे चला तर त्याला बिंदू A म्हणूया आणि तो आडव्या प्रतलाशी 30 अंशाचा कोन बनवत आहे म्हणजेच ते त्या उभ्या प्रतलाला समांतर असावे जर अशीच स्थिती असेल तर ही रेषा 30 अंश कश्या रितीने होईल परंतु ती उभ्या प्रतलाला छेदू नये तर ती समांतर असली पाहिजे तर त्या उभ्या प्रतलाला समांतर मार्गाने जाणारी रेषा आहे परंतु जेव्हा आपण आडव्या प्रतलाकडे पहात आहोत तेव्हा 30 अंशाचा कोन केलेला असावा तर ते त्या ठिकाणी B असेल आपल्याला काय करायचे आहे हे या प्रतलात प्रक्षेपित करा मग आपल्याकडे एक रेषा असेल तर आपले उभे प्रतल आता असे दिसते तर आपले बिंदू आपण त्यास गडद करूया तर हा a बिंदू असेल तर लहान a' हे b' होईल A प्रक्षेपित केला जाईल आणि प्रतल 90 अंशांनी फिरवावे लागेल आणि तेथे बिंदू येईल b ला प्रक्षेपित करावे लागेल आणि तो बिंदू a आणि b असेल तर आपण आपल्या शीटवर ते काढूया प्रथम काय करायचे तर आडवी रेषा काढू या हे एक्स अक्ष आहे वाय अक्ष आहे एक बिंदू a' 10 मिमी खाली निश्चित करा प्रत्येक वेळी आपण तो तेथे कुठेतरी प्रक्षेपित करू चला तर मग आपण a' आणि b' निश्चित करूया तर तेथे कुठेतरी ही रेषा जोडा त्या रेषेमध्ये 40 मिमी ची रेषा निश्चित करूया तर हे b' असेल या बिंदूंना जोडा हे आपले समोरचे दृश्य असेल त्यानंतर आडव्या प्रतलावर a' प्रक्षेपित करा आणि नंतर 90 अंशांनी फिरवा याचा अर्थ असा की सर्वप्रथम आपण ते प्रक्षेपित करायचे आहे अश्या रितीने आपल्याला ते प्रक्षेपित करायचे आहे आपल्याला ते 15 मिमी करणे आवश्यक आहे कारण ते व्हीपी समोर आहे म्हणजे त्या प्रतलात व्हीपी समोर प्रक्षेपित करणे जे काही 90 अंशांनी फिरविले जाते जर अशी स्थिती 15 मिमी वर असेल तर आपल्याला तेथे कुठेतरी एक बिंदू a चिन्हांकित करावा लागेल b' बिंदू आपण लगेच त्यास प्रक्षेपित करू प्रक्षेप म्हणून आपल्याला 90 अंश रेषा काढाव्या लागतील तर आपला रोलर स्केल त्या मार्गाने हलवू आणि पुन्हा ab रेषेला समांतर बनवू नंतर त्या रेषेला त्या छेदनबिंदूशी गडद करा हा आपला बिंदू b आहे मग चिन्हांकित करा अरे मला खेद आहे की एका बिंदूपर्यंत चिन्हांकित करीत आहे तर तो A पर्यंत खाली आहे आणि त्याचप्रमाणे A भाग खाली तर आपल्याकडे या विस्तारित रेषा तेथे आहेत आणि ही 15 मिमी आहे आणि ही 10 मिमी असेल आणि हा कोन 30 अंश अश्या रितीने तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आपण समान रेषा प्रक्षेपित करतो चला तर मग आपण एक प्रश्न विचारू जर ते द्वितीय क्वाड्रंटमध्ये असेल तर ते कसे दिसते पुन्हा आपण काय करावे हे उभे प्रतल आहे उभे प्रतल आडवे प्रतल आणि आपला बिंदू आहे आपला बिंदू येथे कुठेतरी व्हीपीपासून 15 मिमी आणि एचपीपासून 10 मिमी तेथे कुठेतरी 10 मिमी 15 मिमी तेथे कुठेतरी आहे आता हे A आडव्या प्रतलाशी 30 अंशाचा कोन बनवते तर बिंदू त्या दिशेने जाईल तर हा बिंदू A आहे हा बिंदू B आहे याला प्रक्षेपित करा a' त्याला प्रक्षेपित करा b' तर आपण त्याला प्रक्षेप म्हणून 30 डिग्री a'b' असे पाहण्याच्या स्थितीत आहोत हा एक A प्रक्षेपित करा हा एक B सर्वत्र कुठेतरी प्रक्षेपित करा तर ती ती रेषा असेल आणि आपल्या मान्यतेनुसार हे आडवे प्रतल 90 अंशांनी फिरवावे ते कसे काढायचे ते पाहूया तर आपण तेच ड्रॉईंग शीट वापरू परंतु काही ऑफसेटसह हे चिन्हांकित करू हे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे आणि येथे कुठेतरी आपल्याला सर्वप्रथम a' चिन्हांकित करावे लागेल a' नेहमी 10 असतो मग आडव्या प्रतलासंदर्भात 30 अंश बनवायचे आहे जर आपण निवडत असाल तर 30 अंश बनवा तर तेथे कुठेतरी या ab रेषेत 40 अंश जोडा तर खरे प्रक्षेप आपण पाहू तर तेथे असणे आवश्यक आहे तर हे b' असलेच पाहिजे या रेषेला जोडा एकदा a' पूर्ण केले पाहिजे तर हे दुसर्या क्वाड्रंटमध्ये आहे तर हा बिंदू आडव्या प्रतलावर प्रक्षेपित करावा लागेल आणि त्यास 90 अंशांनी फिरवावे लागेल जर असे असेल तर आपल्याला असे करायचे आहे की आडव्या प्रतलावर प्रक्षेपित करायचे आहे कोणतेही समांतर प्रतल आडवे प्रतल असते आणि ते 15 मिमी मला शोधून काढावे लागेल अशी भावना देते तर कुठेतरी 15 मि तर त्यास बिंदू a आणि बिंदू b म्हणून चिन्हांकित करू आणि खाली प्रक्षेपित केले पाहिजे आणि एक आडवे प्रतल काढावे ज्यास आपण फिरवत आहोत तर हे ab असावे आणि त्याला दुसरे क्वाड्रंट असे नाव देणे आवश्यक आहे ठीक आहे हे अश्या रितीने आपण वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये बनवतो चौथ्या क्वाड्रंटमध्ये मध्ये समान रितीने गोष्टी कशा तयार कराव्यात याबद्दल आपण विचार करू शकता जर आपल्या समोरचे दृश्य आणि सर्वात वरचे दृश्य अगदी हवे तेथे असेल तर रेषा b स्वतः चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे होय आपण बरोबर आहात समोरचे दृश्य तळाच्या पातळीवर असेल आणि आडवे प्रक्षेप आपण जे वरचे दृश्य तयार करतो ते देखील तळाशी येते तर खूप खूप धन्यवाद पुढच्या वर्गात आपण या रेषा प्रक्षेपांबद्दल अधिक शिकू